बॅकग्राऊंड ऑपरेशनल एंपलीफायर III याआधी आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे दोन नियम म्हणजेच थेरम पाहिले ते नियम काय आहेत नियम क्रमांक एक हे इनपुट आणि आउटपुट रिलेशनशिप संबंधित आहे जर Vp हे इनपुट मोठे असेल तर आउटपुट पॉझिटिव्ह येते आणि जर Vn हे इनपुट मोठे असेल तर आउटपुट निगेटिव येते रूल क्रमांक 2 ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या इनपुट टर्मिनल्स मधून करंट आत जात नाही किंवा बाहेरही येत नाही तसेच नंतरच्या क्लासमध्ये आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर वापरून तीन वेगवेगळे ऍम्प्लिफायर सर्किट पाहिलेत

डिफरन्स एंपलीफायर नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आणि इन्व्हर्टटिंग एंपलीफायर असे हे तीन ऍम्प्लिफायर सर्किट आहेत पुन्हा एकदा सांगतो की इथे आपल्याला फक्त एकच सर्किट लक्षात ठेवायचे आहे आणि त्यावरूनच उरलेले दोन सर्किट आपण मिळवू शकतो आणि इथे कधीही चुकूनही हे प्लस मायनस सिम्बॉल चुकीचे करू नका किंवा उलट सुलट देखील करू नका हे फार महत्वाचे आहे तेव्हा इनपुटला हे बरोबर असलेले प्लस मायनस सिम्बॉल फार महत्वाचे आहेत नाहीतर हे सर्किट योग्य पद्धतीने काम करणार नाही आणि तुम्हालाही परीक्षेमध्ये बरोबर उत्तर मिळणार नाही आणि म्हणूनच हे प्लस मायनस सिम्बॉल योग्य रीतीने ठेवा हे असे का करायचे ते आपण पुढे पाहूच तेव्हा आज आपण हे सर्किट एकानंतर एक असे नीट अनालाइज करू तेव्हा कृपया लक्ष द्या आपण नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर ने सुरुवात करूयात नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर अनालाइज करूयात त्याआधी मी हे सर्किट कॉपी करतो तर हे आपले नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आहे आता प्रश्न असा आहे की जर मी तुम्हाला V2 ची व्हॅल्यू Vp आहे असे सांगितले कारण इथे V2 हे Vp ला डायरेक्ट जोडलेले आहे Vp हे व्होल्टेज 5V 4V किंवा 2 V असे काहीही असू शकते तेव्हा आउटपुट व्होल्टेज Vo किती असेल आणि इथे आपल्याला याच प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे तर ते कसे इथे आपण याआधीच स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून पाहिलेले इनपुट आउटपुट रिलेशनशिप वापरून आउटपुट Vo शोधू शकतो तर आता आपल्याकडे उत्तर आहे आणि ते आपण पाहुयात आपल्याला स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वापरायच्या आहेत इथे X एक्सिस वर आहे आणि हे आउटपुट Vo आहे आणि हे अशा प्रकारे दिसते हे आपल्याला माहीत आहे हा पार्ट कदाचित सरळ लाईन असू शकतो किंवा नसेलही आणि इथे या व्हॅल्यू Vsupply व Vsupply अशा असू शकतात असे हे इनपुट आउटपुट रिलेशनशिप आहे आणि आता जर मला Vp आणि Vn ची व्हॅल्यू माहित असेल तर त्यावरून मी आउटपुट Vo ची व्हॅल्यू शोधू शकेल आता इथे Vp माहित आहे पण Vn काय आहे Vn ची व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली नाही आणि आउटपुट Vo शोधण्यासाठी आपल्याला Vp आणि Vn दोन्ही माहीत हवे पण Vn दिलेले नाही तर ते किती असेल ते तुम्हाला माहित नाही पण इथे तुम्ही Vn बद्दल काय म्हणू शकतात इथे तुम्हाला या पॉइंट ला पोटेन्शियल V0 दिसत आहे आणि हा पॉईंट झिरो पोटेन्शियल ला आहे या इनपुट मधून करंट फ्लो होत नाही म्हणून जर इथून काही करंट फ्लो होत असेल तर ते फक्त असे किंवा असे जाणार आहे या टर्मिनल मधून कोणतेही करंट जाणार नाही म्हणजेच करंट फक्त असेच फ्लो होणार आहे या ब्रांच मधून कोणतेही करंट फ्लो होणार नाही त्यासाठी मी इथे क्रॉस करतो आणि आता आपण Vn ची व्हॅल्यू पोटेन्शियल डिव्हायडर रुल वापरून शोधू शकतो हे इथे Vo आहे आणि हे झिरो पोटेन्शियल आहे म्हणजेच Vn ची व्हॅल्यू या दोघांच्या मध्ये आहे आणि आता यावरून मी हे करंट I V0R1R2 असे आधी लिहितो आणि त्यावरून Vn ची व्हॅल्यू VN V0R1R2 R1 असे लिहू शकतो तर हे Vn आहे पण यावरून असे दिसते की Vn शोधण्यासाठी आपल्याला Vo माहीत असायला हवे म्हणजेच Vo शोधण्यासाठी Vn माहीत असायला हवे हे तर कोंबडी आधी की अंडे आधी असे झाले कारण इथे एक व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला दुसरी व्हॅल्यू लागते पण आपल्याकडे ही दुसरी व्हॅल्यू नाही तसेच पहिली व्हॅल्यू शोधण्यासाठी दुसरी व्हॅल्यू नाही तर आता याचे उत्तर कसे शोधायचे आपण काहीच करू शकत नाही का तर याचे उत्तर असे आहे कि आपल्याला हे Vn आणि Vo सोबतच सोडवायचे आहेत इथे हे Vn आणि Vo दोन अननोन आहेत तर इथे या Vn आणि Vo मध्ये हे एक रिलेशनशिप आहे आणि हे दुसरे रिलेशनशिप आहे हे रिलेशनशिप आपल्याला स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून मिळतात तुम्ही पाहू शकतात की हे रिलेशनशिप ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या प्रॉपर्टी वरून मिळते आणि हे रिलेशनशिप ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या बाहेरच्या सर्किट वरून मिळते हे रिलेशनशिप दुसरे काही नसून सर्किट च्या या पार्ट ला R1 आणि R2 मध्ये पोटेन्शियल डिव्हायडर रूल वापरून मिळते म्हणजे हे रिलेशनशिप बाहेरच्या सर्किट वरून येते असे हे तुमच्याकडे दोन रिलेशनशिप आहेत एक ऑपरेशनल ऍम्प्लिफायर वरून मिळते आणि दुसरे बाहेरच्या सर्किट वरून येते आता आपल्याला Vn आणि Vo शोधण्यासाठी हे दोन इक्वेशन सायमलटेनिसली सोडवावे लागतील तर ते कसे इथे तुम्हाला Vp दिलेले दिसत आहे ते मी पुन्हा एकदा लिहितो तर Vp हे माहीत आहे आणि इथे Vn ही व्हॅल्यू माहित नाही इथे Vp V2 असे म्हणू या आता आपण काय करू इथे मी थोडा वेगळ्या पद्धतीने हा ग्राफ काढतो इथे हे Vo आहे आणि इथे Vn Vp काढतो आणि तसेच इथे Vp Vn काढतो आता इथे हे विरुद्ध दिसत आहे आणि हे Vn Vp आहे आपण एक उदाहरण घेऊ जर Vp 5V असेल तर आपण इथे हे V असे लिहू शकतो आता हा ग्राफ आपण अजून मॉडीफाय करू शकतो कसे आपण Vo वर्सेस Vn असा ग्राफ काढूयात त्यामुळे तिथे Vp नसणार म्हणजेच हा पार्ट इथे नसणार आहे फक्त Vn असेल त्यामुळे हा कर्व असा बदलतो तेव्हा तुम्ही इथे पाहू शकतात किया पॉइंटला Vp आणि Vn ची व्हॅल्यू असेल इथे 0 आहे म्हणजेच Vn Vp 5 V आहे म्हणजे या पॉइंटला Vn 5V कारण Vn Vp 0 आहे म्हणजेच Vn 5V या व्हॅल्यू ला क्रॉस ओवर येते आणि म्हणून या कर्व मध्ये जर मी इथे हे 5V असे घेतले आणि इथे हे 0 V असे घेतले तर हा कर्व असा बदलतो त्यामुळे आता हा कर्व Vn वर्सेस आउटपुट असा येतो तेव्हा हे एक Vn इनपुट आणि आउटपुट मधील रिलेशनशिप आहे जे आपल्याला ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून मिळते आणि हे दुसरे Vn इनपुट आणि आउटपुट मधील रिलेशनशिप इथे आहे आणि म्हणून इथे आपण अशाप्रकारे ओरिजिन मधून जाणारे सरळ लाईन असे काढू शकतो तेव्हा मी आधी ही लाईन काढतो तेव्हा हे पहिले रिलेशन आहे आणि हे दुसरे रिलेशन आहे आता आपल्याकडे Vo आणि Vn मध्ये हे दोन रिलेशनशिप आहेत तेव्हा आता याचे उत्तर काय असेल तर नक्कीच इथे हे इंटरसेक्शन म्हणजेच याचे उत्तर आहे तर हे याचे उत्तर आहे अशाप्रकारे आपल्याला उत्तर शोधायचे असते आता आपल्याला माहित आहे की आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स च्या या रिजन मध्ये इथे हे फार व्हर्टिकल असते किंवा रिझोल्युशन फारच छोटे असते आणि त्यामुळे हा स्लोप अगदी व्हर्टिकल असतो म्हणून आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी मला काय मोडिफिकेशन करावे लागेल तर मला इथे ही लाईन शक्य तेवढी व्हर्टिकल करावी लागेल आणि हे मागचे मी पुसून टाकतो तेव्हा आता या पॉइंट ला आपले उत्तर मिळते तर उत्तर काय आहे तेव्हा या पॉइंट ला Vn 5V असे उत्तर मिळते पण हे 5V काय आहे हे 5V दुसरे काहीही नसून Vp ची व्हॅल्यू आहे तेव्हा जर तुम्हाला Vp ची जनरल व्हॅल्यू मिळाली असेल तर ती फक्त Vp आहे आणि तेव्हा तुम्ही Vp 5V असे लिहू शकतात तर हे आपण एक उदाहरण म्हणून पाहिले म्हणून यावरून आपण Vn हे Vp एवढेच आहे असे म्हणू शकतो आणि म्हणून आपले उत्तर Vp Vn असे येते यावरून आपण आपल्याला Vo किती तर ते V0 VN R2R1R1 असे काढता येते आता आपण थोडी विश्रांती घेऊ या आता मी पुन्हा इथे ही डायग्राम कॉपी करतो आणि मला तुम्हाला दाखवायचे आहे की जर तुम्ही इनपुट बदलले तर काय घडते इनपुट काय आहे इनपुट म्हणजेच Vp आणि म्हणून जर तुम्ही इनपुट बदलले तर हे दुसरे रिलेशन बदलत नाही कारण ते Vp वर थोडेही अवलंबून नाही तर मग काय बदलते इथे या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून मिळालेला लाल कर्व बदलतो तो का बदलतो कारण इथे या व्हर्टिकल लाईन वर हा पॉईंट जिथे Vp Vn आहे जर Vp 5V असेल तर हे असे इथून पास होते तसेच जर Vp 3V असेल तर ते इथून पास होणार तेव्हा काय घडते ते मी तुम्हाला या एनिमेशन मधून दाखवले जर मी हे Vp कमी केले तर हा लाल कर्व इथे उजवीकडून डावीकडे सरकतो आणि जर हे असे सरकले तर हा पॉईंट Vp V0 हे असे उत्तर येते जर मी इथे Vp वाढवले तर हा लाल कर्व उजवीकडे सरकतो आणि म्हणून हे लाल आणि हिरवे कर्व क्रॉस होऊन तेसुद्धा उजवीकडे आणि वर सरकतात म्हणजेच Vo सुद्धा वाढतो इथे तुम्ही पाहू शकतात की जर मी इनपुट Vp कमी केले तर आउटपुट कमी होते आणि जर इनपुट Vp वाढवले तर आउटपुट सुद्धा वाढत जाते आणि नंतर ते या पॉईंट पर्यंत वाढते आणि या पॉईंट नंतर आउटपुट वाढत नाही कॉन्स्टंट राहते कारण या हिरव्या आणि लाल कर्व चा इंटरसेक्शन इथे आहे आणि हा रीजन सॅचूरेशन रीजन किंवा फ्लॅट रीजन आहे आणि त्यामुळे जरी मी Vp इनपुट अजून वाढवले तरी उत्तर याच पॉइंटला म्हणजेच Vo कॉन्स्टंट असेच येते ते आउटपुट Vसप्लाय एवढे असते ते बदलत नाही त्याचप्रमाणे जर मी हे खाली आणले अजून खाली इथे पर्यंत आणले तर आउटपुट झिरो होते तसेच जर Vp निगेटिव्ह असेल तर आउटपुट सुद्धा निगेटिव्ह असते हे सुद्धा तुम्ही पाहू शकतात जर मी हे इनपुट अजून निगेटिव्ह ला वाढवले तर तुम्ही पाहू शकतात की पुन्हा हा इंटरसेक्शन पॉईंट इथे येतो आणि पुन्हा एकदा हे सॅचूरेशन ला जाते म्हणजेच आउटपुट या Vसप्लाय च्या वर जात नाही किंवा Vसप्लायच्या खाली येत नाही जर इनपुट या रीजन मध्ये म्हणजेच या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत जिथे इंटरसेक्ट होते असे मॅक्सीमम असू शकते तेव्हा जर इनपुट या रेंज मध्ये असेल तर आउटपुट हे इनपुट सोबत लिनियर प्रोपोर्शन मध्ये बदलते असे हे एक ऑब्झर्वेशन आहे आता मी जर इनपुट Vp किंवा V2 बदलले तर आउटपुट कसे बदलते ते लिहितो आता दुसरा विचार करूया इथे आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी म्हणजे या क्रॉसिंग पॉइंट ला उत्तर पाहुयात तर उत्तरामध्ये आपल्याला या उभ्या लाईनवर Vp Vn असे मिळते तर इथे मी Vp Vn असे लिहितो कारण Vp Vn या या पॉइंटला हे दोन कर्व इंटरसेक्ट होतात म्हणजेच Vp आणि Vn हे सर्किट मधले दोन पॉईंट आहेत आणि हे दोन पॉईंट जेव्हा सारख्याच पोटेन्शियल ला असतील तेव्हा असे घडते जर हे पॉईंट इलेक्ट्रिकली कनेक्टेड असतील किंवा एकत्र शॉर्ट असतील तेव्हा असे घडते पण इथे तर Vp आणि Vn मध्ये तर काही कनेक्शन नाही किंवा शॉर्टसर्किट देखील नाही तरीसुद्धा ते दोन पॉईंट सारख्याच पोटेन्शियल ला आहेत आणि यालाच Vp आणि आणि Vn मधील वर्च्युअल शॉटिंग असे म्हणतात तिथे Vp आणि Vn मध्ये खरोखर कुठलेही शॉटिंग नाही म्हणजेच ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या आत मध्ये सुद्धा काहीही कनेक्शन नाही कारण इथे कोणतेही करंट असे किंवा असे जात नाही इथे करंट झिरो च आहे तिथे Vp आणि Vn मध्ये खरोखर कुठलेही शॉटिंग नाही तरीसुद्धा ते दोन पॉईंट सारख्याच पोटेन्शियल ला आहेत अगदीच सारख्याच पोटेन्शियल ला नाहीत कारण इथे ही लाईन अगदी उभी नाही ती थोडीशी कललेली आहे ती लाईन किती कललेली आहे हे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर किती चांगला आहे यावर अवलंबून असते फार चांगल्या ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी ही लाईन उभी असते हे आणि म्हणून उत्तर Vn आणि Vp जवळ जवळ सारखेच आहे असेच मिळते तेव्हा चांगल्या ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी Vp Vn असते तर याला वर्च्युअल शॉटिंग असे म्हणतात इथे हे खरोखर शॉटिंग नसते कारण या दोन पॉईंट मध्ये कुठलेही कनेक्शन नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा हे झूम करून दाखवतो इथे कुठलेही करंट नाही आणि म्हणून इथे किंवा इथे हे थोडे सुद्धा करंट नाही किंवा इथे असे करंट इथून इथे किंवा इथे फ्लो होत असेल असा विचारही करू नका तर याला वर्च्युअल शॉटिंग असे म्हणतात आणि खरेतर वर्च्युअल शॉटिंग ही ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ची काही प्रॉपर्टी नाही खरेतर वर्च्युअल शॉटिंग ही ह्या पूर्ण सर्किट ची प्रॉपर्टी आहे जर इथे तुमच्याकडे फक्त या रेजिस्टन्स सोबत ऑपरेशनल ऍम्प्लिफायर असेल आणि हे कनेक्शन नसतील तर नेहमीच Vp आणि Vn सारखेच असतील असेही नाही पण आता हे या विशिष्ट सर्किट साठी खरे आहे या सर्किट ची प्रॉपर्टी आहे पण इतर सर्किट साठी सुद्धा हे खरे आहे पण सर्वसामान्यपणे सर्व सर्किट साठी हे काही खरे नाही त्याच प्रमाणे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी देखील खरे नाही तसेच जर इथे तुमच्याकडे फक्त या रेजिस्टन्स सोबत ऑपरेशनल ऍम्प्लिफायर असेल आणि हे कनेक्शन नसतील तर हे दोन टर्मिनल सारख्याच पोटेन्शियल ला नसतील तसेच हे फक्त जेव्हा Vp हे सॅचूरेशन लिमिट च्या आत असेल तेव्हाच खरे ठरते आणि आपण पाहिले की जर Vp हे वाढवले तर इथे आपल्याला उत्तर मिळते यावरून हे Vn आहे आणि इथे हे Vp आहे आणि इथे दिसते की Vn आणि Vp सारखेच नाही तेव्हा पुन्हा एकदा हे सर्किट सॅचूरेशन मध्ये जाते कारण इनपुट हे फार जास्त आहे आणि त्यामुळे हे वर्च्युअल शॉटिंग खरे ठरत नाही तेव्हा हे आपण नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर साठी पाहिले आता नंतर आपण इन्व्हर्टटिंग एंपलीफायर साठी पाहुयात